नमस्कार आणि सिक्युअर सिस्टम अभियांत्रिकी अभ्यासक्रमाच्या या व्याख्यानास आपले स्वागत आहे मागील व्याख्यानात आपण access control संबंधी थोडक्यात परिचय पहिला होता आणि आपण discretionary access control policies पाहिल्या आणि क्षमता एक्सेस कंट्रोल लिस्ट आणि लवकर वापरुन हे कसे राबविले जाऊ शकते हे बघितले त्यालाच access control matrix म्हणतात त्यामुळे या व्याख्यानात आपण युनिक्स सुरक्षा यंत्रणेकडे पहात आहोत जे युनिक्स ऑपरेटिंग सिस्टममध्ये प्रवेश नियंत्रण साध्य करण्यासाठी discretionary access control technique आहे युनिक्स ऑपरेटिंग सिस्टममध्ये आपल्याकडे सब्जेक्टस आणि ऑब्जेक्ट असतात विषय वापरकर्त्यांना वापरकर्ते आणि गट म्हणून परिभाषित केले जातात आणि अर्थातच आपल्याकडे हा विशेष विषय आहे जो superuser किंवा सिस्टमचा root आहे वापरकर्त्याने तयार केलेल्या प्रक्रिया देखील विषय आहेत आणि मूलभूतपणे ते सर्व वारसा विशिष्ट वापरकर्त्याकडे असलेल्या परवानग्या आणि विशेषाधिकार असतील तर दुसरीकडे ऑब्जेक्ट हे फाईल्स निर्देशिका सॉकेट्स प्रक्रिया प्रक्रिया मेमरी फाइल वर्णन files directories sockets processes process memory file descriptors करणारे इत्यादीपेक्षा भिन्न असू शकतात युनिक्स च्या प्रत्येक स्वादात विशिष्ट वस्तूंवर विशिष्ट अधिकार असलेल्या access rights ची व्याख्या केली जाते तर एका युनिक्स च्या flavour मध्ये दुसर्याच्या बाबतीत संबंधित सूक्ष्म भिन्नता असतील तर आपण युनिक्स लॉगिन प्रक्रियेसह प्रारंभ करूया सिस्टमसाठी लॉगिन प्रक्रिया बूट वेळी प्रारंभ केली गेली होती आणि ती सुपरयुझर विशेषाधिकारांसह चालते म्हणून username आणि password साठी विनंती करते जेव्हा वापरकर्ता password प्रविष्ट करते तेव्हा क्रिप्टोग्राफिक अल्गोरिदम वापरला जातो संचयित मीठाचा password आणि त्याचा परिणाम म्हणजे password चा हॅश म्हणून ओळखला जाणारा काहीतरी आता सर्व वापरकर्ते आणि त्यांचे संबंधित हॅश passwordetcshadow नावाच्या फाईलमध्ये संग्रहित आहेत तर मग काय होते ते म्हणजे प्रत्यक्षात प्रविष्ट केलेल्या password साठी आणि हॅशची गणना केली जाते त्यास etcshadow मधील संबंधित प्रविष्टीशी तुलना केली जाते वापरकर्त्याने प्रविष्ट केलेल्या संबंधित हॅश password सह संचयित फाईलमध्ये या प्रवेशासह समान असल्यासच लॉगिनला परवानगी आहे म्हणून एकदा लॉगिन प्रक्रिया यशस्वीरित्या पूर्ण झाली की दुसर्या फाईलवर प्रवेश केला जाईल म्हणजे ही फाईल etcpassword आहे फाईल जी विशेषत लिनक्स सिस्टममध्ये अस्तित्वात आहे आणि त्यामध्ये वापरकर्त्याबद्दल विविध माहिती आहे उदाहरणार्थ यूआयडी ग्रिड uid gid आणि गट म्हणून ओळखले जाणारे काहीतरी यूआयडी हा एक वापरकर्ता क्रमांक आहे आणि तो त्या विशिष्ट वापरकर्त्याच्या गटाला खास ओळखण्यासाठी वापरला जातो ग्रिड ज्याला ग्रुप आयडेंटिफायर असतो ज्याला वापरकर्त्याने इच्छित असलेला गट ओळखला जातो व त्यासह इतर गोष्टी etcpassword त्या विशिष्ट वापरकर्त्याच्या होम डिरेक्टरीशी संबंधित नोंदी देखील असतात वापरकर्ता identifiers किंवा uids पाहतील प्रत्येक वापरकर्त्यास एक unique user identifier आणि एक गट identifier दिले जाईल 0 चे uid रूट यूजर आयडी मानले जाईल आता तेथे सिस्टम कॉल आहे ज्याला setuid म्हणून ओळखले जाते वापरकर्ता identifier मूलत सिस्टम कॉल काय करतो ते म्हणजे तो विशिष्ट प्रक्रियेचा वापरकर्ता आयडी सेट करण्यासाठी असतो म्हणून जेव्हा जेव्हा ही प्रक्रिया कार्यान्वित होते तेव्हा ते निर्दिष्ट वापरकर्त्याच्या आयडीसह कार्यान्वित होईल आता जर आपण याकडे परत गेलो तर आपण पाहत आहोत की लॉगिन प्रक्रिया रूट म्हणून कार्यान्वित झाली आहे आणि password पडताळणी झाल्यास त्या विशिष्ट वापरकर्त्यासाठी शेल तयार होईल मूलतः हा शेल खालीलप्रमाणे तयार केला आहे तर आपण त्यास असे म्हणू शकतो की लॉगिन प्रक्रिया आणि या लॉगिन प्रक्रियेमध्ये आपण password प्राप्त करू आणि stored हॅशसह password ची तुलना करू आणि जर हे खरे असेल तर आपण fork a process child process तयार करू आपण काय करतो ते म्हणजे आपण setuid वापरकर्त्याच्या identifier शी संबंधित असे ठरवू आणि नंतर बॅश शेल कार्यान्वित करू मग येथे आपण पाहत आहोत की लॉगिन प्रक्रिया सुपर युजरच्या विशेषाधिकारांसह कार्यान्वित करते जरी ती प्रत्यक्षात याची तुलना करते आणि वापरकर्त्यास यशस्वीरित्या प्रमाणित करते तेव्हा ते forks process त्या विशिष्ट वापरकर्त्याशी संबंधित असलेली युआयडी बदलते आणि नंतर शेल कार्यान्वित करते म्हणून जेव्हा जेव्हा शेल कार्यान्वित होते त्या विशिष्ट वापरकर्त्याच्या यूएडी सह कार्यवाही करते आता त्या विशिष्ट वापरकर्त्याद्वारे कार्यान्वित होणारा प्रत्येक प्रोग्राम स्वयंचलित पणे मूळ प्रक्रियेपासून वापरकर्ता आयडी प्राप्त करेल वापरकर्त्यास प्रत्यक्षात अंमलात आणलेल्या सर्व प्रक्रियांसाठी त्या विशिष्ट वापरकर्त्याशी संबंधित एक यूआयडी अशाच प्रकारे त्या सिस्टमचा प्रत्येक वापरकर्ता देखील विशिष्ट गटाशी संबंधित असतो आणि म्हणूनच group identifier शी संबंधित असतो setuid प्रमाणेच आपल्याकडे setgid देखील आहे जो ग्रुप आयडी निश्चित करतो जी त्या विशिष्ट प्रक्रियेस group id सेट करते आता प्रत्येक वेळी आपण तयार करतो आणि नवीन प्रक्रिया तयार करतो ज्याची मी ग्रुप आयडीमध्ये अगदी तशाच प्रकारे प्रक्रिया केली आहे हे त्याच्या मूळ प्रक्रियेच्या मुख्य भागाचा वारसा आहे या दृष्टीकोनातून इतर दोन महत्त्वपूर्ण कार्ये sudo व su sudo व su आहेत जे विशिष्ट वापरकर्त्यास विशिष्ट प्रक्रियेचे विशेषाधिकार दूर करते म्हणून sudo यशस्वीरित्या पूर्ण केल्यावर प्रक्रिया 0 च्या uid सह चालू होईल जे सूचित करेल आणि हे रूट वापरकर्त्याच्या सर्व विशेषाधिकारांसह चालते जेणेकरून आपल्यासाठी हे एक उदाहरण आहे जर आपण येथे id चालवत असाल तर ते त्या विशिष्ट वापरकर्त्यासाठी सर्व ids सांगते उदाहरणार्थ येथील आयडी मला सांगते की यूआयडी 1000 आहे माझी gid 1000 आहे आणि याप्रमाणे आता जेव्हा मी sudo id करतो तेव्हा ती uid 0 आहे gid 0 आहे आणि असेच आहे तर मूलत काय आहे येथे प्राप्त झाले की सामान्य वापरकर्त्याकडे ज्याची यूआयडी 0 असते त्याला रूट वापरकर्त्याच्या विशेषासह आयडी आदेश चालवण्याची privilege मिळते आपण विचार करण्यासारखे हे आहे password एक कमांड आहे जी वापरकर्त्याने त्याचा password बदलण्यासाठी चालविली आहे कारण हा विशिष्ट वापरकर्त्याचा password दुवा आहे म्हणून तो वापरकर्त्याद्वारे चालविला जावा आणि म्हणून sudo ची परवानगी त्या विशिष्ट वापरकर्त्यासाठी दिली जाऊ नये दुसर्या शब्दांत password कमांड वापरकर्त्याद्वारे त्याच्या सामान्य uid सह चालविला जातो आणि त्या विशिष्ट password साठी विशेषाधिकार वाढविण्याची आवश्यकता नसते आणखी एक मुद्दा असा आहे की सर्व password एन्क्रिप्टेड स्वरूपात फाइल etcshadow मध्ये साठवले जातात आता ही फाईल सर्व वापरकर्त्यांच्या सर्व password चा समावेश करते आणि म्हणूनच त्यात कोणत्याही सामान्य वापरकर्त्याद्वारे प्रवेश केला जाऊ नये अशा प्रकारे लिनक्स प्रणालीमध्ये हे etcshadow फक्त मूळ वापरकर्त्याच्या मालकीची आहे आता password आदेशासह password सुधारित करण्यासाठी त्या वापरकर्त्याच्या प्रविष्टीशी संबंधित या etcshadow फाइलला लिहिणे आवश्यक आहे येथे विचार करण्या सारखा प्रश्न असा आहे की सामान्य वापरकर्ता प्रोग्राम म्हणून चालणारा password प्रोग्राम रूटच्या मालकीची असलेल्या फाइल etcshadow सुधारित कसे करतो आता आपण युनिक्स आणि लिनक्स प्रणालीतील विविध वस्तू पाहू आणि विविध ऑब्जेक्ट्ससाठी असलेल्या विविध एक्सेस कंट्रोल पॉलिसी विशिष्ट युनिक्स सिस्टममध्ये कसे व्यवस्थापित केल्या जातात ते पाहू उदाहरणार्थ फाइल अधिकार फाईलवरील विविध ऑपरेशन्स अर्थात ही निर्मिती वाचन लेखन अंमलबजावणी आमच्याकडे इतर ऑपरेशन्स देखील आहेत जी मालकी परवानग्या बदलणे आणि बदल गट यांच्याशी संबंधित आहेत म्हणूनच एखादी विशिष्ट फाईलची मालकी chmod कमांडद्वारे बदलू शकते आम्ही त्याच परवानग्या बदलू शकतो chmod कमांडसह फाईलसाठी आणि chgrp कमांडसह फाइलचे ग्रुप बदलू अशा प्रकारच्या ऑपरेशन्स डिरेक्टरीजसाठी देखील निर्दिष्ट केल्या जातात एखादी व्यक्ती लिंक किंवा अनलिंक डिरेक्टरी बनवू शकते डिरेक्टरीमध्ये फाईलचे नाव बदलू शकते किंवा एखादी डिरेक्टरी शोधू शकते त्यामुळे युनिक्स सिस्टममध्ये हे व्यवस्थापित करण्यासाठी एक लहान टेबल ची व्यवस्था केली जाते जिथे आमच्याकडे वाचन लेखन आणि कार्यान्वित read write execute करण्याची परवानगी आहे आणि या विविध फायलींसाठी प्रवेश नियंत्रण मिळविण्यासाठी आमच्याकडे तीन भिन्न वाण आहेत आपल्याकडे युनिक्स सिस्टमद्वारे देखरेखी साठी एक छोटा टेबल आहे आपल्याकडे त्या विशिष्ट ऑब्जेक्टच्या तीन वेगवेगळ्या प्रकारच्या वापरकर्त्यांवरील वाचन लेखन कार्यान्वित read write execute कार्ये आहेत जिथे एक ऑब्जेक्टचा मालक आहे दुसरा मालक आहे तो गट आहे आणि तिसरा किंवा इतर सर्व वापरकर्ते म्हणून या प्रत्येक बाबतीत आपण फाईल वाचू शकतो लिहू शकतो किंवा कार्यान्वित करू शकतो की नाही हे निर्दिष्ट करू शकतो हे सिस्टीममधील प्रत्येक फाईल तसेच प्रत्येक डिरेक्टरीसाठीदेखील निर्दिष्ट केले जाऊ शकते परंतु प्रत्यक्षात वाचन करणे आणि एखादी निर्देशिका लिहिणे समजते तेव्हा अंमलात आणण्याची परवानगी किंवा डिरेक्टरीवरील X परवानगीचा वेगळा अर्थ असतो म्हणून याचा अर्थ असा होतो की एखादी विशिष्ट डिरेक्टरी पाहणे शक्य होते म्हणूनच आपण डिरेक्टरीमधील घटकांची यादी करू शकत नाही किंवा त्यातील निर्देशिका वाचू शकत नाही परंतु त्या डिरेक्टरीचे नाव शोधून काढणे लिहिणे निर्दिष्ट केलेले बिट कार्यान्वित करणे या व्यतिरिक्त प्रतीकात्मक दुवे निर्देशिका फायली चिकट बिट्स आणि यासारख्या बाबी आपण डिरेक्टरी मध्ये करू शकतो आता आपण फाईल डिस्क्रिप्टरकडे लक्ष देऊ एकदा आपण ओपन सिस्टम कॉलचा वापर करून फाइल उघडली ज्यात आपण त्या विशिष्ट फायली वाचण्यास किंवा लिहावयास इच्छिता त्या परवानग्यासह फाईल मार्ग निर्दिष्ट केला आहे आणि आपण प्राप्त केलेले फाईल वर्णनकर्ता आहे म्हणून लक्षात ठेवा की संपूर्ण सुरक्षा फक्त फाइल वर्णनकर्ता प्राप्त करण्यात विश्रांती घेते उदाहरणार्थ एकदा आपल्या ओपन सिस्टम कॉलने ती फाइल यशस्वीरित्या तयार केली किंवा उघडली आणि आपण त्या विशिष्ट फाईलसाठी फाइल वर्णनकर्ता प्राप्त केले त्यानंतर त्या फाईलवर कोणतीही विशेष चाचणी केली जात नाही आपण केलेल्या फायली कोणत्याही प्रवेश नियंत्रण चाचणी शिवाय वाचल्या किंवा लिहू शकता तर आपण त्याद्वारे फाइल वर्णनकर्ता प्राप्त करू शकता त्यासाठी दोन मार्ग आहेत एक म्हणजे ओपन सिस्टम कॉल वापरणे त्या दरम्यान आपल्याला यशस्वी फाइल वर्णनकर्ता देण्यापूर्वी access control permissions ऑपरेटिंग सिस्टम द्वारे तपासल्या जातात फाइल वर्णनकर्ता प्राप्त करण्याचा दुसरा मार्ग म्हणजे दुसर्या प्रक्रियेचा किंवा सामायिक मेमरीचा असतो उदाहरणार्थ जेव्हा एखादी प्रक्रिया child process पेक्षा child process ला वाढवते तेव्हा ती सर्व फाईल वर्णनकर्त्यांना मिळू शकते म्हणूनच child process द्वारे प्राप्त केलेल्या फाइल वर्णनकर्त्यास त्याच्या प्रक्रियेत ओपन सिस्टम कॉलवरुन येण्याची आवश्यकता नसते परंतु त्याऐवजी ती मूळ प्रक्रियेमधून फाईल वर्णनकर्त्याचा वारसा मिळवित असते फाईल वर्णन करणार्याचा आणखी एक मार्ग म्हणजे सामायिक मेमरी किंवा सॉकेट्स तर याचा अर्थ असा होईल की प्रक्रिया सामायिक केलेल्या मेमरीद्वारे एखादी प्रक्रिया फाइल डिस्क्रिप्टर पाठवू शकते आणि म्हणूनच ती दुसरी प्रक्रिया ऑपरेटिंग सिस्टमद्वारे केलेल्या checks शिवाय फाइल वाचू किंवा लिहू शकते तर अशाप्रकारे काय साध्य करता येईल ते म्हणजे मी एक विशिष्ट फाईल तयार करू शकतो जी केवळ रूट वापरकर्त्यांद्वारे प्रवेश करण्यायोग्य असते परंतु नंतर मी ही विशिष्ट फाईल उघडू शकतो आणि ती फाइल वर्णनकर्ता सामान्य वापरकर्त्याकडे पाठवू शकते जो root नाही आता हा सामान्य वापरकर्ता नंतर या विशिष्ट फाईलवर कार्यवाही करू आणि वाचू किंवा लिहू शकतात म्हणूनच काय सामान्य वापरकर्ता रूटने दिलेली फाईल वाचू किंवा लिहू शकतो तर आपण प्रक्रिया बघूया ही प्रक्रिया UNIX nomenclature मध्ये एक विषय आणि ऑब्जेक्ट दोन्ही आहे म्हणून प्रक्रियेवर परवानगी असलेल्या ऑपरेशन्स म्हणजे प्रक्रिया तयार करणे किलर प्रोसेस करणे किंवा प्रक्रिया डीबग करणे तर डीबग सहसा एक ptrace सिस्टम कॉल द्वारे केले जाते जे एका प्रक्रियेस दुसर्या प्रक्रियेचे निरीक्षण आणि नियंत्रण ठेवण्यास अनुमती देते जीडीबीसारखे आपले विशिष्ट डीबगर्स किंवा जीडीबीचे सर्व भिन्न रूपे सामान्यत ब्रेकपॉईंट सेट करण्यासाठी विविध मेमरी लोकेशन्स पहाण्यासाठी child process साठी रजिस्टरची सामग्री इत्यादी साठी ptrace सिस्टम कॉलचा वापर करतात परवानग्याविषयी जेव्हा एखादी प्रक्रिया तयार होते तेव्हा child process ला पालकांसारखे समान uid आणि gid मिळते मूलत child process ला सर्व पालकांचा uid आणि gid चा वारसा मिळतो त्याचप्रमाणे जेव्हा आपण ptrace वापरता तेव्हा ptrace यासह इतर प्रक्रिया डीबग करू शकते तेही सारख्या युआयडी ने अशा प्रकारे मी जीडीबी वापरत असल्यास उदाहरणार्थ अंतर्गत कॉल सिस्टम वापरतो जीडीबी फक्त समान प्रक्रिया असलेली डीबग करू शकते म्हणून मी इतर वापरकर्त्यांची प्रक्रिया डीबग करण्यास सक्षम नाही म्हणून मी केवळ डीबग करण्यास सक्षम असेल आणि माझ्या समान uid सह तयार केलेली प्रक्रिया रूटसाठी नक्कीच हे खरे नसते root ला सर्व प्रक्रियांमध्ये प्रवेश असतो आणि म्हणूनच प्रणालीमध्ये उपस्थित असलेल्या प्रत्येक प्रक्रियेवर जीडीबी चालवू शकते तर आपण युनिक्स सिस्टममधील नेटवर्क परवानग्याकडे पाहूया नेटवर्क सॉकेटवर परवानगी असलेल्या ऑपरेशन्स डेटा कनेक्ट करणे ऐकणे पाठविणे आणि प्राप्त करणे यासाठी आहे आता नेटवर्क सॉकेट्सशी संबंधित परवानग्या संदर्भात फायली किंवा इतर कोणत्याही डिव्हाइससारखे आहे नेटवर्क सॉकेट्स uids शी संबंधित नाहीत म्हणून याचा अर्थ असा की कोणीही प्रत्यक्षात मशीनशी कनेक्ट होऊ शकतो विशिष्ट मशीन कनेक्ट करण्यासाठी एखाद्या विशिष्ट व्यक्तीस त्या मशीनवर valid user account असणे आवश्यक नाही म्हणून हे वेबसर्व्हर्स सांगण्याच्या दृष्टीने महत्वाचे आहे आता जेव्हा आपण एखाद्या विशिष्ट मशीनवर वेब सर्व्हर होस्ट करतो तेव्हा कोणताही वापरकर्ता खरोखर विशिष्ट मशीन कनेक्ट करण्यासाठी होऊ शकतो आणि त्या विशिष्ट वेब सर्व्हरवरील पृष्ठे पाहतो त्या वापरकर्त्यास वैध असणे आवश्यक नसते आता त्या विशिष्ट वेब सर्व्हरवर लॉगिन करा कोणतीही प्रक्रिया 1024 पेक्षा जास्त पोर्ट ऐकू शकते 1024 पेक्षा कमी नेटवर्क पोर्टसाठी त्याला सुपरयुझर विशेषाधिकारांची आवश्यकता असते कारण या पोर्ट्सने विशेष सिस्टीम प्रक्रियेस जोडलेले आहेत 1024 पेक्षा जास्त प्रक्रियेसाठी सिस्टीममधील कोणतीही प्रक्रिया प्रत्यक्षात ती port उघडली आणि ऐकू शकेल म्हणून एकदा आपण सॉकेट यशस्वीरित्या उघडल्यानंतर पुन्हा तपासणी केली जात नाही आणि म्हणून आपण त्या सॉकेटद्वारे डेटा पाठवू आणि प्राप्त करू शकता पुढील checks किंवा पुढील परवानग्या अशा प्रकारे आपण त्या युनिक्स सिस्टममधील फाईल्स आणि इतर ऑब्जेक्ट्सशी तुलना केल्याचे पाहतो नेटवर्क सॉकेट्सचा वेगळ्या पद्धतीने उपचार केला जातो युनिक्स access control mechanisms समजण्यास अगदी सुलभ आहेत अंमलबजावणी करणे अगदी सोपे आहे आणि परवानग्या मुळे त्या मार्गाने बर्याच प्रमाणात लवचिकता आहेत त्यामुळे बऱ्याच गोष्टी केल्या जातात Unix access control mechanisms मध्ये सुरक्षेची बातमी येते तेव्हा अजूनही बर्याच अडचणी असतात मुख्य समस्या अशी आहे की रूट जवळजवळ काहीही करू शकते म्हणून ते फायली वाचू किंवा सुधारित करू शकते किंवा तयार करू शकते तसेच ते कोणत्याही फायली वाचू शकते किंवा फायली हटवू किंवा सुधारित करू शकते त्या स्वतंत्र फायली वाचू किंवा अंमलात आणू शकते त्याही विशिष्ट मालकांशिवाय आता यात अडचण अशी आहे की जर सिस्टम प्रशासक विश्वासार्ह असेल तर याचा अर्थ असा आहे की संपूर्ण सिस्टमचा गुप्त डेटा लीक केला जाऊ शकतो जर रूटमध्ये स्वतःच तडजोड झाली तर रूट प्रोग्राममध्ये एखाद्यामध्ये buffer overflow vulnerability असल्यास मग त्या प्रोग्रामशी तडजोड होते आणि नंतर मालवेयर सिस्टममध्ये मूळ प्रवेश मिळविते आणि अशा प्रकारे संपूर्ण सिस्टमशी तडजोड होते कारण मालवेयर सिस्टममधील सर्व फायली वाचू आणि लिहू शकतो युनिक्स access control यंत्रणेची आणखी एक समस्या ही आहे की ती अत्यंत highly coarse grained आहे म्हणून उदाहरणार्थ अधिक जटिल एक्सेस कंट्रोल यंत्रणा जसे की एक्स युजर program run करू शकतात Y युजर फायली लिहिण्यासाठी आणि Z या युनिक्स access control यंत्रणेमध्ये सहजपणे निर्दिष्ट केलेले नाही पुढील वापरकर्ता आरोपांविरूद्ध सहजपणे स्वत चा बचाव करू शकत नाही म्हणून उदाहरणार्थ आपण असे म्हणूया की सामान्य वापरकर्ता एखाद्या संस्थेत काम करतो आणि तो मालवेअर असलेला एखादा विशिष्ट प्रोग्राम चालवतो आता मालवेयर त्या संवेदनशील फायलींसह त्या विशिष्ट संस्थेच्या सर्व फायली त्या सिस्टमवरून हटविते आता आम्ही त्या विशिष्ट घटनेसाठी प्रत्यक्षात वापरकर्त्यास दोष देऊ शकत नाही कारण वापरकर्त्यांचा दोष नाही फायली हटविणे मालवेयरद्वारे केले गेले होते आणि म्हणूनच अशा आरोपापासून बचाव करणे कठीण होते युनिक्स space access control यंत्रणेची आणखी एक समस्या अशी आहे की विशिष्ट फाईलसाठी फक्त एक वापरकर्ता आणि एक गट निर्दिष्ट केला जाऊ शकतो बर्याचदा आपल्याला अधिक flexibility ची आवश्यकता असते आणि तिथे आपल्याला दोन वापरकर्त्यांना विशिष्ट फाइलची मालकी हवी असते आणि हे नेहमीच युनिक्स फाइल सिस्टमसह शक्य नसते म्हणूनच standard Unix access control policies मध्ये अनेक समस्या आहेत आणि युनिक्स सिस्टमचे बरेच प्रकार आहेत जे प्रत्यक्षात अधिक कठोर उपायांकडे स्थलांतरित झाले आहेत म्हणून आपण या लेक्चरमध्ये पाहिल्या प्रमाणे युनिक्स access control system मध्ये विविध समस्या आहेत आणि म्हणूनच अनेक युनिक्स माहिती फ्लोर पॉलिसी म्हणून ओळखल्या जाणार्या फ्लेवर्स अधिक चांगल्या access control policies मध्ये स्थलांतरित झाले आहेत म्हणून पुढच्या व्याख्यानात आपण माहिती प्रवाह धोरणांबद्दल अधिक तपशील पाहू